सोल्विंग फोर मॅग्नेटिक फिल्ड ऑफ मॅग्नेट I या व्याख्यानामध्ये आपण वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये चुंबकीय क्षेत्र काढण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत यासाठी आपल्या हातामध्ये जी साधने आहेत ती म्हणजे एक तर B चा डायवरजेन्स B हे चुंबकीय क्षेत्र आहे तो आहे 0 आपल्याकडे एक सहायक क्षेत्र H देखील आहे ज्याचा कर्ल j फ्री इतका आहे आपल्याकडे अधिकाची माहिती जी आहे ती म्हणजे आपण ज्याप्रकारे H ची व्याख्या केली आहे ती म्हणजे B बरोबर μ0 गुणिले H अधिक M आणि प्रश्न असा आहे की आपण या समीकरणांचा एका दिलेल्या मुक्त विद्युत्प्रवाह किंवा चुंबकत्वासाठी B काढण्यासाठी उपयोग करतो म्हणून आपण कुठल्या परिस्थिती मध्ये आहोत त्यावरून आपण वेगवेगळ्या पद्धती वापरू एक गोष्ट जी आपल्याला माहित आहे ती म्हणजे B बरोबर μ04π∫dV' jr'xr r'r r'3 होय ते वेक्टर क्षेत्रावरून देखील काढता येईल B0 Hjfree B0HM B04πdVjr×r rr r3 आता आपण वेगवेगळ्या परिस्थिती पाहूया आणि चुंबकीय क्षेत्र काढण्यासाठी आपले पूर्वीचे ज्ञान कसे वापरता येईल हे पाहूया समजा आपण एक परिस्थिती घेऊया ज्यामध्ये j फ्री 0 आहे म्हणून जर j फ्री 0 असेल तर त्या केस मध्ये मला B चा डायवरजेन्स नेहमीच 0 मिळेल तसेच मला H चा कर्ल 0 मिळेल आणि B चा डायवरजेन्स 0 असल्यामुळे मला HM चा डायवरजेन्स देखील 0 मिळेल त्यावरून H चा डायवरजेन्स बरोबर - M चा डायवरजेन्स मिळेल म्हणून माझ्याकडे या परिस्थिती मध्ये H साठी 2 समीकरणे आहेत जिथे j फ्री 0 आहे H चा कर्ल 0 आहे आणि H चा डायवरजेन्स बरोबर - M चा डायवरजेन्स होय ही परिस्थिती इलेक्ट्रोस्टटीक मधील परिस्थिती सारखी आहे ज्यामध्ये माझ्याकडे कर्ल E बरोबर 0 होता आणि E चा डायवरजेन्स बरोबर ρε0 होता म्हणून या केस मध्ये जिथे मुक्त विद्युत प्रवाह नाही मी ही संख्या कुठल्यातरी चुंबकीय प्रभारासारखी धरू शकतो आणि ही संख्या म्हणजे अर्थात कर्ल H बरोबर 0 होय तर जणू काही मी डिस्चार्जस्त्रावमुळे निर्माण झालेले विद्युत क्षेत्र काढत आहे असे या -डेल M ला चुंबकीय प्रभार धरून सोडवू शकतो साधर्म्य पूर्ण करण्यासाठी या मध्ये मी काय करू शकतो तर H ला तिथे ε0 नाही असे लिहू शकतो Mr कारण तो प्रभार आहे भागिले r r3r rdV आणि हे r अंतरावरील H आहे आपण जसे विद्युत क्षेत्र लिहितो तसे आणि म्हणून अश्या परिस्थितींमध्ये जिथे थोडे फार साधर्म्य असते किंवा मी M किंवा डेल M काढू शकतो H काढणे अतिशय सोपे आहे Mrr r3r rdV आपण काही उदाहरणे घेऊया उदाहरण एक समजा माझ्याकडे एक लांब बार चुंबक आहे त्याची लांबी L आणि त्रिजा a आहे समजा L L मला व्यवस्थित पणे काढू दे संपूर्ण लांबी L आहे L ही a पेक्षा खूप खूप मोठी आहे म्हणून मी फ्रिंज परिणाम दुर्लक्षित करू शकतो आणि यामध्ये लांबीच्या दिशेने चुंबकत्व M आहे j फ्री 0 असल्यामुळे माझ्याकडे कर्ल H बरोबर 0 आहे आणि H चा डायवरजेन्स बरोबर - M चा डायवरजेन्स होय आता या केस मध्ये M चा डायवरजेन्स काय होतो ते पाहूया jfree0 H0 M चुंबकत्व M ला लांबी च्या दिशेने काही संख्या आहे आणि या दिशेने बाहेरच्या बाजूला 0 आहे म्हणून ही एक M ची संख्या आहे आणि 0 आहे जर मी ही दिशा z अक्ष घेतली उभ्या वरच्या दिशेने तर तुम्हाला दिसेल की कर्ल डायवरजेन्स M बरोबर वरच्या बिंदुला M डेल्टा z मिळेल आणि तसेच खालच्या दिशेला M डेल्टा z मिळेल आता आपण काही संख्या गृहीत धरूया समजा खालचा बिंदू आपण z बरोबर 0 घेतला समजा वरचा बिंदू z बरोबर l आहे तर मी M चा डायवरजेन्स लिहू शकतो M कमी होतो आणि खाली जातो म्हणून हे -Mδ अधिक z0 ला M वाढत जातो म्हणून ही टर्म होईल Mz M Mδz LMδ जर तुम्हाला हे आणखीन पटवून घ्यायचे असेल तर मी हे असे आहे हे दाखवण्यासाठी गॉस चा सिद्धांत Gauss's law वापरू शकतो त्यासाठी मला हा वरचा पृष्ट्भाग घेऊ दे आणि इथे एक छोटा डब्बा बनवू या आणि या डब्ब्यातून Mdv चा डायवरजेन्स काढूया जर खालच्या पृष्ट्भागाचे क्षेत्रफळ a आहे आणि डब्ब्याची लांबी l आहे तर मला M a l चा डायवरजेन्स मिळेल इथे a आणि l हे खूप छोटे आहेत आणि गॉस च्या सिद्धांताप्रमाणे हे M ds होईल आता वरच्या पृष्ट्भागावर M नाही म्हणून वरच्या पृष्ट्भागातून तुम्हाला हे 0 मिळेल खालच्या पृष्ट्भागाकडून ds बाहेर जात आहे म्हणून हे -Ma होईल बाजूच्या पृष्ट्भागांकडून योगदान 0 आहे म्हणून M पृष्ट्भागाला समांतर आहे आणि म्हणून मला काय मिळेल तर M चा डायवरजेन्स बरोबर -Ml Mal a and l are very smallM dS Ma M Ml हे एक तुम्ही 0 सीमारेषेपर्यंत घेऊ शकता आणि या केस मध्ये हे -Mδz L पर्यंत जाते तुम्ही याला दुसऱ्या दृष्टीने पहा कारण -M d z चा डायवरजेन्स बरोबर -M आणि dz किती छोटा आहे याने फरक पडत नाही L ते L पर्यंत dz किती छोटा आहे याने फरक पडत नाही मला तरी देखील -M मिळतो आणि म्हणून M चा डायवरजेन्स हा δz M च्या प्रमाणात आहे तुम्ही खालच्या बाजूला देखील असेच करू शकता तर काय होतेय की या M चा डायवरजेन्स खालच्या बाजूला टोकदार आहे M बरोबर L मी हे इथे जांभळ्या ठोकळ्याने दाखवतो आणि ऋण यासारखे वरच्या दिशेने आणि ते अनंतापर्यंत जाते आणि ते अनंतापर्यंत जाते म्हणून हे आपण पुढच्या स्लाईड मध्ये परत बनवूया माझ्याकडे हे असे लांब आहे आणि मी थोडेसे वेगळे चित्र बनवत आहे म्हणजे तुम्हाला ते स्पष्टपणे दिसेल एक लांब चुंबक ज्यातून चुंबकत्व M खालच्या दिशेने जात आहे 0 M आणि त्याच्या डायवरजेन्स चे हे डेल्टा कार्य इथे आहे आणि इथे डेल्टा कार्य आहे आणि म्हणून M चे डायवरजेन्स बरोबर Mδz L Mδz होईल आणि हे काय होईल हे बरोबर H चा डायवरजेन्स जो होईल Mδz L M δz आणि कर्ल H बरोबर 0 हे असे आहे M पृष्ट्भागावरील प्रभारासारखा आहे M हा पृष्ट्भागावरील प्रभारासारखा आहे म्हणून माझ्याकडे इथे काय आहे की जर या चुंबकीय बार चुम्बकाच्या वरच्या पृष्ट्भागाकडे धन चुंबकीय प्रभार आहे आणि खालच्या बाजूला ऋण तर त्यातील डिस्चार्ज स्त्राव बरोबर Mπa2 Mπa2 आणि रॉड ची लांबी खूप खूप जास्त असल्यामुळे म्हणून हे प्रत्यक्षात मात्र हे बारीक रॉड असून सारखे कमी प्रभार खाली आणि वर असतात आणि हे इथे असे दाखवले आहे म्हणून आतील H हा 0 आहे म्हणून यावरून मिळेल आतील H बरोबर 0 आणि म्हणून B बरोबर μ0HM बरोबर μ0M आहे लक्षात घ्या की हे आपल्या आधीच्या सोडवलेल्या समीकरणाप्रमाणे आहे जिथे आपण या बार चुम्बाकातून k इतका पृष्ट्भाग विद्युत प्रवाह जातो असे मानले होते जो होता -nxM M हे φच्या दिशेने आहे म्हणून हे सोलेनोइड सारखे आहे आणि त्यावरून मला μ0M एवढे क्षेत्र मिळेल हे सारखे आहे केवळ आपण वेगळी पद्धत वापरली आहे आपण सहायक क्षेत्र H वापरले आहे मला आता दुसरे उदाहरण करू दे हे एक सर्वज्ञात उदाहरण मानले जाते आणि मी जसे म्हटले की हे चुंबकीय क्षेत्राचे खूप चांगले उदाहरण आहे या उदाहरणात मी एक चुंबकत्व असलेला गोल घेतो ज्याला चुंबकत्व आहे या दिशा आहेत हे चुंबकत्व M आहे पुन्हा तिथे मुक्त विद्युत प्रवाह नसल्यामुळे मला डायवरजेन्स 0 मिळेल त्यावरून H चा डायवरजेन्स बरोबर - M चा डायवरजेन्स मिळेल आणि कर्ल H बरोबर 0 होय म्हणून पुन्हा तुम्हाला दिसेल की - M चा डायवरजेन्स हा चुंबकीय पृष्ट्भाग प्रभारासारखा मिळेल आपण ते पाहूया जर मी पृष्ट्भागाकडे पाहिले आणि जर मला θ कोनासाठी M चा डायवरजेन्स काढायचा आहे तर पुन्हा इथे एक डब्बा बनवून ज्याला n याप्रमाणे असेल आतमध्ये n -r दिशेने आहे आणि M या दिशेने आहे मी डब्ब्याची लांबी शेवटी 0 होते असे घेतो म्हणून जेव्हा मी Mdv चा डायवरजेन्स काढतो जो डायवरजेन्स सिद्धांताप्रमाणे ∫M ds इतका आहे आणि लांबी l 0 होते बाजूच्या पृष्ट्भागाकडून काहीच योगदान मिळत नाही n या केस मध्ये जरी M चा लंब पृष्ट्भागाकडून घटक आहे पण लांबी 0 होते आणि म्हणून त्याच्याकडून योगदान 0 आहे मला केवळ आतील पृष्ट्भागाकडून योगदान मिळते जिथे n आतील दिशेने जाते आहे म्हणून हे -Mcosθ गुणिले हे क्षेत्रफळ a होय जर a हे या डब्ब्याचे क्षेत्रफळ आहे आणि जे आहे M क्षेत्रफळ गुणिले t r चा डाय वर जेन्स तर थोडंसं आतून आपण म्हणूया की r ε2rε बरोबर -Mcos θ गुणिले a a रद्द होतो आणि ε किती छोटा आहे त्याने फरक पडत नाही मला एक संख्या मिळते Mcosθ आणि ही लगेच मला सांगते की M चा डायवरजेन्स बरोबर -M cosθ होय

M Mcosθ आणि म्हणून मी r R पृष्ट्भागाला cos θ असे लिहू शकेन M Mcosθδ आणि म्हणून मी H चा डायवरजेन्स बरोबर - डेल M असे लिहू शकतो जे आहे Mcosθδr R आणि हे काय होईल हा पृष्ट्भागावरील प्रभारासारखा rR साठी होईल धन वरती आणि ऋण खालच्या दिशेने कारण वरती cos θ धन आहे आणि म्हणून हे असे होईल की वरती cos θ वर अवलंबून असणारा धन प्रभार आणि खाली cos θ वर अवलंबून असणारा ऋण प्रभार आहे आणि मी H काढत आहे तर हे पूर्वीच्या उदाहरणा सारखे आहे जिथे z a च्या दिशेने आपल्याकडे पोलरायझेशन आहे ज्यावरून मला σcosθ असा पृष्ट्भाग प्रभाग मिळेल आणि म्हणून H हा या दिशेने राहील z दिशेच्या विरुद्ध दिशेने आणि ही संख्या काय H होईल मी डाव्या बाजूला लिहितो M3 तिथे ε0 नाही आहे तिथे याच्यासारखे z दिशेने काही नाही ऋण z दिशेने म्हणून आपण काय काढले आहे तर H बरोबर -M3 आणि म्हणून B बरोबर μ0HM बरोबर 23 μ0M याला पृष्ट्भागावरील sin θ वर अवलंबून असलेला विद्युत प्रवाह वाहक गोल मानून हे उत्तर आपल्याला आधी देखील मिळाले आहे तर या व्याख्यानामध्ये तुम्ही काय पाहिले तर जर तिथे मुक्त विद्युत प्रवाह नसेल आणि केवळ चुंबकत्व असेल तर मी H साठी जणू काही ते बांधलेल्या चुंबकीय प्रभारामुळे निर्माण झालेले विद्युत क्षेत्र आहे असे समीकरण लिहू शकतो डेल मी ही पद्धत पुढे नेऊ शकतो आणि या केसेस साठी लिहू शकतो इथे डेल H बरोबर -डेल M आहे आणि डेलxH बरोबर 0 आहे जर डेल x H बरोबर 0 असेल तर त्यावरून लगेच मी चुंबकीय दाब φM ची व्याख्या करू शकतो आणि म्हणून H ला - ग्र्याड φM असे लिहिता येईल त्यावरून मला डेल चा वर्ग φM बरोबर डेल M मिळेल हे पोइशन चे φ चुंबकीय साठीचे समीकरण आहे मी सीमा अटी सोडवू शकेन त्यावरून मला H मिळेल आणि H वरून B मिळेल H M H0H M 2M M